नमस्कार मी गौरव सिंग आहे मी या कोर्समधील कोर्स इन्स्ट्रक्टर प्रोफेसर राजाराम यांचा अध्यापन सहाय्यक आहे मी आयआयटी खडगपूरमधील मेकॅनिकल विभागात संशोधक आहे मागील व्याख्यानांच्या मालिकेत आपण ज्या भागांची रचना तयार करण्यास शिकलो आहोत त्या भागांची एकत्रित प्रक्रिया करुन मी तुमची ओळख करुन देतो असेंब्ली प्रक्रियेत वैयक्तिक भाग कॉम्बिंग म्हणजेच एकत्र करणे असतात जे सहसा मेकॅनिकल डिझाइन आणि प्रॉडक्ट असेंब्लीमध्ये वापरले जातात उदाहरणार्थ आपण ही सिजर कात्री पाहू या कात्रीत पाच मूलभूत भाग आहेत जे आपण येथे पाहू शकतो दोन हँडग्रीप ब्लेड आणि पायहोट ज्यामुळे याचे वापर सुलभ होते आणखी एक एकत्रित मॉडेल म्हणजे ही पवनचक्की अर्थातच विंड मील रिन्युएबल एनर्जीचा हा एक अतिशय लोकप्रिय सोअर्स आहे हे सॉलिडवर्क्समधील 12 डिझाइन भागांपैकी हे मॉडेल तयार केले गेले आहे जे आम्ही हे यासारखे पाहू शकतो ब्लेड स्टॅटरमधील रोटर केसिंग टोक आणि स्टँड आपण ब्लेड पाहू शकता संपूर्ण सेट वाऱ्याच्या दिशेने फिरत आहे आणि येणाऱ्या वाऱ्यांच्या वेगानुसार मोटर फिरताना देखील आपण पाहू शकतो असेंब्लीच्या अशा अनेक पद्धती आहेत ज्या कंपोनेंटच्या एकमेकांशी असलेल्या रिलेशनवर अवलंबून असतात दुसरे या ट्रॅक्टरवर एक नजर टाका हे ट्रॅक्टर एकत्रित करण्यासाठी अनेक कंपोनेंट एकमेकांना एकत्र करणे आवश्यक आहे ज्याचे एकमेकांशी विशिष्ट संबंध असतील तर यात बरेच काही भाग समाविष्ट आहेत जे तुम्ही इथे पाहू शकता या सॉलिडवर्क्स मॉडेलमध्ये या सर्व भागांना मिळून आणि एकमेकांशी विशिष्ट संबंध असलेले प्रत्येक भाग जोडून येथे संपूर्ण ट्रॅक्टर तयार करतात म्हणूनच सॉलिड वर्क्स फीचर्सच्या अशा प्रकारच्या असेंबली रिलेशन्स ला आपण मेट म्हणतो आम्ही या सत्रात मेट च्या काही प्राथमिक पद्धती शिकू तर आपण या सॉलिडवर्क्स विंडोपासून सुरुवात करूया आता आपण नवीन डॉक्युमेंट उघडणार आहोत पूर्वी आम्ही या पार्ट सेक्शनमध्ये काम केलेले आहे आता आम्ही असेंब्ली निवडत आहोत आता ओके बटण क्लिक करा आणि ही असेंबली विंडो ऑटोमॅटिकली आम्हाला असेंबल करावयाचे असलेले भाग निवडण्यास सांगेल समजा आपण एखादा भाग निवडत आहोत हा एक ब्लॉक आहे हा आता सिलेक्ट केला गेला आहे आणि स्क्रीनवर कुठेही क्लिक केल्यास आम्ही हा ब्लॉक परमनंट पोझिशन मध्ये ठेवू शकतो असेंब्लीच्या प्रात्यक्षिक उद्देशासाठी आम्हाला दुसर्या भागाची गरज आहे तर या असेंब्लीमध्ये आणखी एक भाग समाविष्ट करण्यासाठी आम्ही राईट टॉप कॉर्नरला तो कंपोनेंट इन्सर्ट करू आम्ही आणखी एक पार्ट ओपन करण्यासाठी विचार करूया तर दुसरा पार्ट सिलेक्ट करा क्लिक करा ओपन करा आणि हा दुसरा पार्ट आहे जो मागील ब्लॉकच्या संबंधात कोठेही ठेवला जाऊ शकतो समजा आपण हे येथे ठेवू येथे हाईड आणि शो हिअर नावाचे ऑप्शन्स आहे आणि आम्ही येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक वस्तूचे ओरिजिन पाहू शकतो तर हे या ब्लॉक बीचे ओरिजिन आहे आणि हे ब्लॉक ए चे मूळ आहे आणि हे संपूर्ण असेंब्लीचे ओरिजिनआहे आम्ही येथे एक गोष्ट तपासू शकतो की हा ब्लॉक निवडल्याने आम्हाला हे प्लेन कोठेही हलवता येते की नाही तथापि हा ब्लॉक हलविला जाऊ शकत नाही आणि तो निश्चित अर्थातच फिक्स केला आहे कारण आपण हा ब्लॉक पहिल्यांदाच इथे इम्पोर्ट केलेला आहे आणि यामुळे हा ब्लॉक या पोजीशनमध्ये फिक्स झाला आहे तर इथे इतर असेम्ब्ली पार्टचा संदर्भ असू शकतो तर आपण हे बदलू शकतो तथापि आम्हाला यावर राइट क्लिक करावे लागेल आणि फ्लोट निवडावे लागेल तर ते मूव होताना देखील दिसेल आणि जर हे फ्लोटिंग असेल तर आम्ही हे फिक्स करू तर हे त्याच्या पोझिशनमध्ये फिक्स केले जाईल आणि हे फ्लोटिंग करता येईल तर आता आपल्याला सोलिडवर्क्समध्ये उपलब्ध असलेल्या अनेक वेगवेगळ्या मेट पद्धती पहाव्या लागतील इथे असे रिलेशन्स पाहण्यासाठी येथे मेट नावाचा एक ऑप्शनआहे आपण मेटवर क्लिक केल्यास आम्ही स्टॅंडर्ड मेट एडव्हान्स मेट आणि मेकॅनिकल मेट पाहू शकतो प्रथम आपण स्टॅंडर्ड मेट तपासू यात प्रथम कोइनसाईड मेट आहे कोइनसाईड मेट म्हणजे जर आम्हाला अशी गरज आहे की जर आपल्याला दोन प्लेन्स किंवा दोन एजेस किंवा दोन फेसेस किंवा व्हर्टीसेस एकमेकांना जोडणे आवश्यक असतील तर आपण हे वापरू शकतो उदाहरणार्थ आम्ही ही एक एज आणि ही दुसरी एज सिलेक्ट करतोय आणि ते परस्पराशी कॉइंसाईड करून ओके बटन क्लिक करतोय तर ही टिक मार्क या पोझिशनला फिक्स करून या दोन्ही एजेसला एकमेकाशी अलाईन करते आपण याची मुहमेंट पाहू शकतो हे रोटेड देखील होते पण आम्ही नेहमीच पाहू शकतो या की या दोन्ही एजेस नेहमीच फिक्स असतात तर हा कोइनसाईड मेट आहे जर आम्ही रिसेंट मेट ऑप्शनवर क्लिक केले तर या विभागात आपल्याला आत्ताच केलेले लिस्ट मेट सेक्शन मध्ये दिसेल ही आमची असेंब्ली आहे हे ब्लॉक A ब्लॉक A चे डिटेल्स हे ब्लॉक B चे डिटेल्स आहे आणि ही या दोन असेम्ब्लीची मेटिंग हिस्ट्री आहे तर जर आपल्याला ते एडिट करण्याची आवश्यकता असेल तर आम्ही राइट क्लिक करून एडिट ऑप्शन निवडून एडिट करू शकतो तसेच आम्ही या मेटला डिलिट सुद्धा करू शकतो पुन्हा एकदा आम्ही पाहू शकतो की तो मेटवर जाईल हा स्मॉल ब्ल्यू टॅब निवडा आणि आपण हे दोन्ही फेसेस मेट करू इच्छित असल्यास आम्ही ओके बटन क्लिक करू आम्ही पाहू शकतो की हे दोघे एकमेकांशी अलाईन आहेत तर मग आपण पुढच्या प्रकारच्या मेट कडे जाऊ या म्हणजे पॅरलल मेट असलेल्या यादीवर आपण येथे पाहू पॅरलल मेटसह मला दोन प्लेन्स आवश्यक आहेत किंवा एकमेकांच्या संबंधात व्हरटेक्स पॅरलल बनवता येतात जसे की आपण हा विशिष्ट फेस निवडू ओके क्लिक करू आम्ही येथे मिनी टूलबारमध्ये ओके वर क्लिक करू आपण हे पाहू शकता की हे दोन फेसेस नेहमी एकमेकांना पॅरलल असतात त्याचप्रमाणे आपण परपेंडिकुलर मेटवरही काम करू शकतो तर अशा प्रकारच्या मेटसाठी आणखी एक शॉर्टकट पद्धत अशी आहे की आम्ही दोन फेसेस किंवा व्हरटेक्स निवडून आपण मेट करू शकतो आपण या दोघांना निवडू शकता आणि हा फेस बनवू शकता आता आपण या दोघांनाही निवडले आहे आणि आता आपण मेट वर जाऊ शकतो या पैकी कोणतेही एक सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आपल्याला दिसेल आपण परपेंडीकुलरवर जाऊ आणि ओके क्लिक करू म्हणून आम्ही निवडलेलेदोन फेसेस आता एकमेकांना परपेंडिकुलर आहेत स्तर आम्ही या कॉर्डीनेट प्लेन मध्ये कोठेही हललो तरी ते परपेंडिकुलर रिलेशन मध्येच राहतील तर मेट हिस्ट्रीमध्ये आपण पाहु शकतो की ही दोन प्लेन्स एकमेकांशी पॅरलल आहेत आणि या दोन प्लेन एकमेकांना परपेंडिकुलरआहेत आम्ही त्या प्रत्येकाला एक एक करून डिलीट सुद्धा शकतो आता आम्ही टेनजेन्ट्स मेट पाहू तर टेनजेन्ट्स मेट साठी आपल्याला काही कव्हर्ड जॉमेट्री आवश्यक आहे तर हे भाग आधीच रिमुव्ह करणे आवश्यक आहे आणि आपल्याला काही कव्हर्ड जॉमेट्री इम्पोर्ट करणे आवश्यक आहे हे भाग डिलीट करण्यासाठी आम्ही A भाग थेट सिलेक्ट करू शकतो जो संपूर्ण ब्लॉक निवडेल आणि आम्ही राइट क्लिक करून डिलीट करू आणि आम्ही ओके बटन निवडू आणि ब्लॉक बी साठी बी निवडू आणि आम्ही थेट डिलीट दाबा तर आता फ्रेश जॉमेट्री आणण्यासाठी आपण काही कंपोनट इन्सर्ट करू आम्ही जॉमेट्रीकल सर्क्युलर जॉमेट्री किंवा कव्हर्ड जॉमेट्री सिलेक्ट करू आम्ही येथे पिन आणि स्लॉटसारख्या उदाहरणासह कार्य करू जॉमेट्री इम्पोर्ट करताना आम्ही येथे एक गोष्ट लक्षात ठेवू ज्यावेळेस आम्ही हे व्ह्यूव ओरिजिन केल्यावर प्लेन जॉमेट्री प्लेन ओरिजिन मध्ये आणावयाची असल्यास आपण ती डायरेक्ट प्लेन ओरिजिन मध्ये इम्पोर्ट करू शकतो आता पण कंपोनेंट इन्सर्ट कसे करायचे ते पाहू आपण पिन व स्लॉट प्रकारची उदाहरणे पाहू एक गोष्ट आपण लक्षात घेऊ शकतो की जॉमेट्री इम्पोर्ट करताना आम्ही प्लेन कोठेही हलवू शकतो आणि आम्ही हे व्ह्यूव ओरिजिन फिचर ऍक्टिव्हेट केल्यावर त्या दोन्ही भागाचे आणि असेम्ब्ली से ओरिजिन बघू शकतो आणि आम्ही त्या दोन्ही भागांना प्रॉक्सीमिटी करण्यासाठी कॉइन साईड पण करू शकतो तर अशाप्रकारे हा पार्ट टू आहे आणि हा स्लॉट आहे एक गोष्ट इथे आपल्या लक्षात आली असेल ही पिन यास स्लॉटमध्ये असणे आवश्यक आहे आणि ती त्या स्लॉटच्या आतील पाथवरून मुह केली जाऊ शकते म्हणूनच जर आपण क्लोज एनालिसिस केले तर आम्ही पाहु शकतो की हा सरफेस जॉमेट्रीकल आहे आणि हा दुसरा एक सिलेंड्रिकल सरफेस आहे ज्याच्या क्रॉस सेक्शनमध्ये सर्कल आहे आणि हा एक पाथ आहे तर या स्लॉटमध्ये मुह करण्यासाठी हा विशिष्ट स्लॉट पाथ या सिलेंड्रिकल सिलेंडरवर टेनजेन्ट असणे आवश्यक आहे तर जर आम्हाला हा टेनजेन्ट्स मेट दाखवायचा असेल तर आम्ही या सरफेसवर कंट्रोल ठेवून हा स्लॉट मार्ग निवडू आणि मेटवर क्लिक करू तर आम्ही येथे टॅन्जेन्ट निवडू आणि ओके बटन क्लिक करू आता आपण पाहू शकता की या स्लॉट सरफेसवर अशा प्रकारे दोन कंपोनेंट जमले आहेत जे या सिलेंड्रिकल सरफेसवर टॅन्जेन्ट असतील आपण हे हालचाल पाहू शकता मी आधीच सांगितल्याप्रमाणे आम्ही आणलेली पहिली वस्तू स्थिर राहते आणि दुसरी वस्तू हलविली जाऊ शकते तर हा पिन फिक्स आहे आणि हा ग्रीन स्लॉट फिरत आहे आम्ही ते उलट सुद्धा करू शकतो आम्ही या पिनवर राइट क्लिक करू शकतो आम्ही त्यास फ्लोटिंग बनवू आणि आम्ही स्लॉटवर राइट क्लिक करू आणि आम्ही ते फिक्स करू शकतो तर आता आम्ही पाहू शकतो की हा स्लॉट स्थिर राहताच आपण हा पिन मुह करताना पाहू शकता लक्षात घ्या की या दोघांमधील फक्त एकच रीलेशन आहे म्हणजे टॅन्जेन्ट रीलेशन तर हे प्लेन इतर डिग्रीमध्ये फ्रीली मुहमेंट करण्यास मोकळे आहे हे प्लेन या स्लॉटमध्ये कायम आहे हे सुनिश्चित करण्यासाठी आम्हाला आणखी काही रीलेशन बनविणे आवश्यक आहे हे करण्यासाठी आपण स्लॉटचे आणि या पिनचे प्लेन एकमेकांना कोइनसाईड करण्यासाठी काय करावे मग ते फक्त स्लॉटमध्येच पिन राहील याची खात्री होऊन जाईल तर येथे आपल्यास पिनची माहिती मिळेल आणि येथे आपल्याकडे स्लॉटचा तपशील सुद्धा आहे तर आपण या पिनसाठी फ्रंटप्लेन निवडल्यास आणि स्लॉटचे फ्रंट प्लेन निवडल्यास आम्ही त्या दोघांची फ्रंट प्लेन निवडण्यासाठी कंट्रोल केले तर आम्ही मेटवर क्लिक करू आणि कॉइनसाईड मेट निवडू तर आता हे सेंटरमध्येच आहे आणि स्लॉटमध्ये मुह करण्यास फ्री आहे आणि मुक्तपणे इतर डिग्रीवर फिरण्यावर आता मर्यादा आल्या आहेत आणि हे एकमेकांना मुह करू शकत नाही तर आता हे स्लॉट मध्ये चांगले आणि योग्यरीत्या मुहमेंट करीत आहे तर हे या टॅन्जेन्ट मेटचे डेमॉन्स्ट्रेशन होते पुढील प्रकारचा मेट म्हणजे कॉनसेंटरिक मेट तरकॉनसेंटरिक मेटसाठी मी आणखी काही जॉमेट्रीचा वापर करू इच्छितो नवीन डॉक्युमेंट असेंब्ली उघडा मी एक बोल्ट आणि नट वापरीत आहे इनट्युशननेआपण बोल्ट आणि नट यांच्यातील रिलेशन कॉनसेंटरिक असल्याचे समजतो तर मग आपण मेटकडे जाऊ आणि कॉनसेंटरिक मेट निवडू तर आम्हाला दोन सर्कल्स निवडण्याची आवश्यकता आहेत जे एकमेकांवर कॉनसेंटरिक असणे आवश्यक आहे आम्ही ही विशिष्ट हे एज आणि ही एज सिलेक्ट करू आणि या मिनी टूलबारवर ओके क्लिक करू आता आपण हे पाहू शकतो की हे एकमेकांकडे कॉनसेंटरिक करते तर अशा प्रकारच्या मेटला कॉनसेंटरिक मेट म्हणतात आम्ही येथे पाहू शकतो याबरोबरच आम्हाला हे आवश्यक आहे की आपण या दोन नट आणि बोल्टला एका रिलेशन मध्ये अशाप्रकारे असेंबल केले पाहिजे की त्यातील थ्रेडसची एकमेकांमध्ये सहज गुंफण होईल तर या प्रकारचे मेट हे मेकॅनिकल मेट खाली येऊ शकतात आम्ही मेटवर जाऊ आम्ही हे स्टॅंडर्ड मेट नुकतेच पाहिले आहेत आता बघूया आम्ही हा स्क्रू निवडणार आहोत या स्क्रूसाठी या मेटच्या निवडीस या दोन्ही नट आणि बोल्ट अलाईन करणे आवश्यक आहे त्यासाठी आम्ही या व्हिजिबिलिटी हाईड करून दाखवणार आहोत आम्ही हे व्ह्यू निवडले आहे आपण या दोघांचे एक्सेस पाहू शकता आता स्क्रूमेट डायलॉग बॉक्समध्ये आपल्याला दिसेल की आपल्याला बोल्टचा हा एक्सेस अलाईन होण्यासाठी या नटचा एक्सेस निवडणे आवश्यक आहे आता हा अन्य ऑप्शन डिमांड करतो की या स्क्रूसाठी प्रति मिनिट रिव्होल्यूशन सेट करूया जेणेकरून हा स्क्रू टाईट होईल किंवा पर रिव्होल्यूशन डिस्टन्स इंटर करूया तर 10 किंवा 5 मिमी रिव्होल्यूशन इंटर करूया आणि ओके क्लिक करा तर जेव्हा आपण हे मुह करू किंवा ईवॉलव्ह करू आपल्याला हा नट पुढे सरकताना किंवा बाहेरून उघडताना दिसेल तर आम्ही प्रत्येक रिव्होल्यूशन फिरवू ते 5 मिमी पुढे सरकते तर आता हे बोल्टमध्ये प्रवेश करते आणि आपण हे पाहू शकता की नट बोल्टमध्ये फिरत असताना हेथ्रेडस एक एक करुन उघडकीस होत आहेत हा एक अतिशय महत्त्वाचा प्रकारचा मेकॅनिकल मेट आहे जो असेंब्लीमध्ये वारंवार वापरला जातो आपण हे रिव्हर्स डायरेक्शनने देखील बघू शकतो बोल्ट मधून नट ओपन होताना दिसतो तर आम्ही अशाप्रकारे स्क्रू मेटवर काम केले आहे दुसरे मेकॅनिकल मेट म्हणजे आपण हिनज मेंट वर काम करू यासाठी आम्हाला आणखी काही जॉमेट्रीची आवश्यकता आहे आम्ही हे नट आणि बोल्ट देखील डिलीट करू आणि काही कंपोनेंट इन्सर्ट करू हे अगदी वैशिष्ट्यपूर्ण हिनज मेट उदाहरण आहे जे सामान्यतः खिडक्या आणि दारांमध्ये वापरतात आपण ते येथे पाहू शकता म्हणून प्रथमतः आम्ही सहजपणे अंदाज लावतो की हे दोन भाग येथे निश्चित केले पाहिजेत आणि या नटाच्या सहाय्यतेणे त्यांचे फिक्सेशन इन्शुअर केले पाहिजे या प्रकारच्या मेटसाठी आपल्याला हे आवश्यक आहे कारण ते एकमेकांना घट्ट पकडलेले असावेत मेट आणि यांत्रिक मेटखाली उपलब्ध असलेले हिनज मेट निवडू तर आता हिनज खाली आपल्याला दोन लहान विंडोजची निवड करायची आहे त्या म्हणजे काँसीइंट्रिक्स सिलेक्शन आणि कॉइनसाईड सिलेक्शन काँसीइंट्रिक्स सिलेक्शनसाठी हा पर्टिक्युलर फेस दुसऱ्या फेसशी काँसीइंट्रिक्स अलाइन होणे आणि आणि हे दोन्ही केसेस कोइन्सिडेंट होणे आवश्यक असते तर आता आपल्याला दिसतेस आहे की हे ऑटोमॅटिकली फेसस आणि कॉन्सन्ट्रेटइक इन्नर सरफेस डिटेक्ट करते आहे आणि या दोघांना ऑनलाईन करते आहे हे हिनज मेट आपल्याला अँगल लिमिट स्पेसिफिक करण्यासाठीसुद्धा अलाऊ करते मग हा डायलॉग बॉक्स उघडण्यासाठी आपण येथे टिक मार्क तपासू शकतो तर प्रथम विंडो दोन प्लेन विचारते ज्यासाठी अँगल्स स्पेसिफाईड करायचे आहेत हे आणि हे दोन प्लेन यांच्या दरम्यान आपल्याला हवे असलेले अँगल्स आपण निवडू जर आपण हा करंट अँगल वाढविला तर हा प्रेझेंट अँगल होईल जर आपण हे 70 असे म्हटले तर आपण हे 70 डिग्री ने मुह होताना पाहू शकता तर आपण ते सध्या 0 वर ठेवू हा अँगल्स जास्तीत जास्त मर्यादा किंवा या अधिकतम लिमिट पर्यंत जाऊ शकतो चला यास 100 करूया किंवा 78 करूया आणि या मिनिमम व्हॅल्यू साठी हे मायनस 70 पर्यंत जाऊ शकते आम्ही ओके क्लिक करू तर आता हा हिनज मेट पूर्ण झाला आहे आणि आम्ही अँगल्स लिमिट तपासू शकतो हे मुह होता आहे हे 170 डिग्री 178 डिग्री आणि निगेटिव्ह डायरेक्शनने हे मायनस 70 डिग्री पूर्ण करते ही याची मॅक्झिमम आणि मिनिमम व्हॅल्यू आहे तर हे पूर्ण करण्यासाठी आम्ही फक्त आपल्या मेटने काय करावे किंवा या नट किंवा हिनज मेटने काय करावे याचा सहजपणे अंदाज लावू शकतो आपण अंदाज लावू शकतो की हे काँसीइंट्रिक् मेट आहे हे करण्यासाठी आम्ही हा फेस आणि कंट्रोल बटन दाबून पुन्हा फेस सिलेक्ट करू आणि याला मार्क करू आम्ही मेटकडे जाऊ त्याला आधीपासूनच हा काँसीइंट्रिक् रिलेशन सापडला आहे Ok वर क्लिक करा तथापि या डायरेक्शनने मुहमेंट करण्यासाठी हा फ्रि आहे हे दोन्ही फेसेस एकमेकांना कॉइनसाईड करू शकतो ओके क्लिक करा तर आता या हिनजसाठी हे संपूर्ण मॉडेल आहे तर आपण हा हिनज मेट इथे पाहिला आहे म्हणून आम्ही असेंब्लीमध्ये सामान्यतः वापरल्या जाणार्या विविध प्रकारच्या एलिमेंट्री मेटिंग पद्धती पाहिल्या आहेत पुढील व्याख्यानात मी या सर्वचा वापर करून एक संपूर्ण असेंब्ली अर्थातच सिंगल सिलिंडर पिस्टन असेंब्ली बनवण्यासाठी वापरणार आहोत त्यातील सर्व उदाहरणे आपण पाहू आणि पूर्ण असेंब्लीत ती लागू करू

धन्यवाद